तर त्याकडे एक नजर टाकू बरोबर तर पीएमएल मध्ये टाकणे ओके म्हणून पीएमएल मध्ये आपण च्या स्वरूपात मॅक्सवेल ची समीकरणे लिहू लागलो त्या कोऑर्डिनेट स्ट्रेचिंगला संख्या देण्यासाठी बरोबर म्हणून मी लिहिले होते येथे कोणतीही वर्तमान टर्म नाही आणि पुढे आपण ते बनवूया कारण आपण यापूर्वी चर्चा केली होती की निर्वात पोकळी आणि पीएमएल दरम्यानच्या इंटरफेस वर एप्सिलॉन म्यू समान होते तर मी आता पीएमएल क्षेत्राबद्दल बोलत आहे जिथे मी हे मॅक्सवेल चे समीकरण लिहित आहे तर आता यापैकी एक टर्म घेऊया उदाहरणार्थ आपण हि टर्म घेऊया आणि त्याकडे पाहूया तर ते कशाच्या समान होणार आहे जेव्हा मी या बाजुकडे पाहतो तर हे समीकरण आहे आणि मला हि टर्म पहायची आहे तर मग मी तिथे काय लिहू अर्थात अजून काही विद्यार्थीः १ एक भागिले एस झेड अगदी बरोबर ती डाव्या बाजूला आहे ठीक तर मी फक्त तिसरा घटक घेत आहे तर फक्त तिसरा घटक आपण सर्व घेऊ शकता परंतु मी हे फक्त सुलभ करत आहे बरोबर आणि उजव्या बाजूला काय होते विद्यार्थी ई एस झेड बरोबर ठीक आहे याप्रमाणे तिन्ही मध्ये एकास एक आहे तर तुम्हाला हवे तर आपण करू शकतो तुम्हाला पाहिजे असल्यास आपण हे सर्व लिहू शकतो आणि प्रत्येक घटकांकडून मला हे समजले पाहिजे प्रत्येक घटका साठीठीक आहे हेच पीएमएल आपल्याला सांगत आहे लॉसी माध्यम कसे दिसते वर वर पाहता हे असंबंधित आहे तर तिथे काही समानता किंवा काहीतरी आहे जे आपण वापरू शकतो तर फक्त ते लिहू हे पीएमएल साठी आहे चला लॉसी साठी लिहू लॉसी माध्यमाचा आतापर्यंत पीएमएल बरोबर काही संबंध नाही लॉसी माध्यम आपल्यासाठी काय म्हणते ते लिहू ते असे म्हणते

मी फक्त हे समीकरण क्रमांक ३ पुन्हा लिहीत आहे मला काही भावनाशून्य चेहरे दिसत आहेत मी काय केले ते स्पष्ट आहे तर एक पाऊल मागे घेऊ लॉसी म्हणून मॅक्सवेल चे समीकरण लिहिले होते या मध्ये कोणतीही अडचण नाही येथून मी ते १ २ ३ या ३ वेक्टर्स च्या स्वरूपात लिहिले होते आता उदाहरणार्थ मी तिसरा घटक पाहतो तर इथे हि टर्म विद्यार्थी ते तीन असू शकतात किंवा नसतील माझा अर्थ असा आहे की ते ऑर्थोगोनल असावेत मी म्हणू नये विद्यार्थीः ऑर्थोगोनल हो ठीक आहे कारण हे ऑर्थोगोनल आहेत तर एक्स हॅट क्रॉस तीनही वेक्टर सारखा एखादा मला फक्त ऑर्थोगोनल वेक्टर्स चा दुसरा सेट मिळेल आता मी तिसरा घटक पहात आहे तर येथे तिसरा घटक लिहित आहे हे समीकरण इथे लिहिले आहे तेच येथे मी लिहिलेले आहे तिसरा घटक दोन्ही बाजूना आहे आपल्याकडे तिसरा घटक आहे तर आता आपल्याकडे दोघे एकाच पानावर आहेत तर हे लॉसी माध्यमांसाठी आहे आणि हे पीएमएल साठी आहे आणि आपल्याला या दोघांची तुलना करायची आहे तर हे पहात आहात का विद्यार्थीः एस झेड एस २ ही एकमेव गोष्ट आहे जी मला सेट करायची आहे बरोबरआपण पीएमएल केले तेव्हा जर तुम्ही च्या सारांशाकडे परत गेलात तर माध्यम १ चे सर्व पॅरामीटर्स होते पीएमएल ते सर्व होते फक्त झेड भाग वगळता येथे मी त्यांना म्हणतो आणि ते दोन्ही समान होते आणि असावे असे सांगून चर्चा संपली होती ते काय असावे ते कॉम्प्लेक्सअसले पाहिजे परंतु ते मूल्य काय आहे हे आपण ठरवले नव्हते म्हणून जेव्हा आपण अंमलबजावणीस उतरतो तेव्हा चे मूल्य काय आहे ते सांगावे लागेल बरोबर म्हणून लॉसी माध्यमांशी तुलना केल्यावर आपल्याला असे आढळले आहे की चा अर्थ एखाद्या लॉसी माध्यमावरून घेऊ शकतो तर जर माझ्याकडे लॉसी माध्यम असेल जेथे मी हे एप्सिलॉन आर आणि सिग्मा सेट केले तर मला चे मूल्य मिळेल बरोबर तर मी लिहू शकतो आणि लक्षात ठेवा कि मला पीएमएल माध्यमासाठी लॉसी माध्यम पाहिजे होते तर त्यामुळे आत मध्ये तरंगांचा क्षय होईल बरोबर हेच आपण येथे पाहिले होते आणि साठी मला हवे होते बरोबर तर येथे मी हे सेट करतो हे सारखे आहे परंतु आपल्या हातात आणि 𝜎 हे पॅरामीटर्सआहेत त्या संख्या काय असतील ते आपण ठरवू शकतो म्हणूनच मी अंमलबजावणीच्या बाबतीत लॉसी माध्यमांचा आधार घेतला कारण एफडीटीडी मध्ये लॉसी माध्यमांची अंमलबजावणी कशी करावी हे आपल्याला आधीच माहित आहे त्याबद्दल आपण चर्चा करणार नाही पीएमएल ची अंमलबजावणी आपल्याला आधीच माहित आहे होय परंतु जर मी हे केले तर लक्षात ठेवा की पीएमएल ला समजण्याचा हा कोऑर्डिनेट स्ट्रेचिंग मार्ग आहे तर आम्हाला पीएमएल समजले आहे आणि आम्हाला समजले आहे की पीएमएल एक लॉसी माध्यमासारखेच आहे परंतु लक्षात ठेवा की हे केवळ आहे बरोबर हे अॅनिसोट्रॉपिक आहे उदाहरणार्थ हे समान नुकसान सहन करणार नाही आणि व ची मूल्ये काय आहेत एक बरोबर तर हे पूर्णपणे लॉसी माध्यम नाही बरोबर तर ते इतकेच आहे तो फरक आहे मला ते इथे लिहू द्या जर ही सर्व एकसारखीच असतील तर मी बरोबर आहे आणि लक्षात ठेवा की मी येथे जे लिहिले आहे ते फक्त त्या झेड घटकासाठी आहे जेव्हा मी टर्म पहातो तेव्हा तिथे मला काय मिळेल विद्यार्थी एस एक्स तिथे असेल कोणता आहे तर ते स्पष्टीकरण लॉसी माध्यमा साठी नाही बरोबर तर याची अंमलबजावणी कशी करायची हे आपल्याला आधी पासूनच माहित आहे तर मी हे इथे पुन्हा लिहीत आहे उदाहरणार्थ आपली साठीची अपडेट समीकरणे होती बरोबर मी असे लिहित आहे आणि मी असे लिहित आहे ते चुकीचे आहे परंतु आपण त्यासह जगू वेळ निर्देशांक काय आहेत आपण असे म्हटले होते की विद्युत क्षेत्र हे पूर्णांक वेळ निर्देशांक आणि चुंबकीय क्षेत्र हे अर्ध पूर्णांक आहेत तर हे आहे म्हणून हे देखील आहे बरोबर आणि समस्या अर्थातच इथल्या टर्म ची होती मी अर्ध वेळ पूर्ण घटनांमध्ये विद्युत क्षेत्र संचयित करीत नाही तर अंमलबजावणी च्या दृष्टीने हे झाले काही हरकत नाही दुसरी टर्म ही सरासरी झाली आहे कारण मी अर्ध पूर्ण घटनांमध्ये विद्युत क्षेत्र संचयित करीत नाही विद्यार्थी सरासरी तर हे झाले तर हे समीकरण कसे अंमलात आणावे हे आपल्या माहित आहे बरोबर जेव्हा मी घटक निहाय घेतो तेव्हा तुम्हाला माहित असेल की कोणता भाग कोणता भाग कोणता भाग आहे हे कसे कार्यान्वित करावे मला माहित आहे

तर मी ती विस्तृत तपशीलवार समीकरणे लिहिणार नाही परंतु आपल्याला तत्त्व माहित आहे आता मला हे एस पॅरामीटर्स सेट करावे लागतील आणि मला माझे पीएमएल मिळते ठीक आहे एक अंतिम प्रकारचा आणि खूप महत्वाचा निर्णय आहे विद्यार्थी सर हो विद्यार्थीः पीएमएल कोठे करायचे हो तू मला का सांगत नाहीस विद्यार्थीः तर मला असे म्हणायचे आहे कि तर 𝜎 इथे आहे आणि हे आहे बरोबर तर हे येथे आपले आहे 𝜎 इथे आहे आणि ते आपले आहे तर येथे आपण आपले एस पॅरामीटर्स अंमलात आणू विद्यार्थीः आपोआप हे आपोआप होय तुम्हाला फक्त योग्य घटकांची अंमलबजावणी करावी लागेल सर्व एक्स वाय आणि झेड साठी करू नका अन्यथा आपण अडचणीत याल पण हे एस लक्षात ठेवा जेव्हा मी येथे म्हंटले बरोबर तर या समीकरणाकडे परत जाऊ या जर मला एक तरंग इथून झेड दिशेने क्षय करायचा असेल तर येथे झेड दिशा होती मी १ पेक्षा भिन्न निवडले होते बरोबर तर जर मला झेड दिशेने जाणाऱ्या थराचे निरीक्षण करायचे असेल तर मी हे असे काही निवडतो बरोबर हे आपण येथे निवडलेले पॅरामीटर्स आहेत बरोबर आता आपण वास्तववादी द्विमितीय कॉम्पुटेशनल डोमेन पाहूया मी पीएमएल जाडी ची अतिशयोक्ती करत आहे तर ही संपूर्ण गोष्ट पीएमएल आहे आणि हे माझे कॉम्पुटेशनल डोमेन माझे ऑब्जेक्ट आहे मी हेतुपुरस्सर ते खूप मोठे दाखवित आहे आणि समन्वय अक्ष बनवू एक्स वाय सारखे तर प्रत्यक्षात काय होते आपण हे तोडता पीएमएल चे असे बरेच वेगळे रीजन्स आहेत त्यांच्यात वेगळे आहे काय तर उदाहरणार्थ येथे हा भाग सर्व काय असावे कोणत्या दिशेने तरंगाचे निरीक्षण करावे विद्यार्थी एक्स एक्स तर येथे शून्येतर काय असेल विद्यार्थी एस एक्स बरोबर तर या भागाचे पॅरामीटर्स असतील येथे या भागाचा अर्थ काय डाव्या भागावर पुन्हा त्याच दिशेने येथे याबद्दल काय आहे त्या कोपऱ्यातून बाहेर पडतो कोपरा काय असावा विद्यार्थी एस एक्स एस वाय बरोबर तर कोपरे किंचित भिन्न आहेत कारण मला ते शोषून घ्यायचे आहे म्हणजे हि अशी तरंग आहे जी कोणत्याही अनियंत्रित दिशेने शोषून घेण्याची आवश्यकता आहे विद्यार्थीः कोपऱ्यात कोपऱ्यातल्या भागात जर माझ्या कडे त्रिमितीय वस्तू असल्यास मग माझ्याकडे असलेल्या कोपऱ्यात असेल विद्यार्थीः सर कोपऱ्यातल्या भागात अगदी लॉसी माध्यम असेल का होय परंतु लॉस होय हे अगदी लॉसी माध्यमासारखेच असेल परंतु उदाहरणार्थ दोघांच्या मधले जेव्हा ते पूर्णपणे लॉसी माध्यम नसतील तर ते येथे एनिसोट्रॉपिक असतील उदाहरणार्थ विद्यार्थीः आमचा सल्ला असा आहे की पीएमएल नॉर्मल इंसिडन्स साठी आहे ही पीएमएल नॉर्मल इंसिडन्स साठी नाही हे त्यावर पडणारा कोणताही तरंग शोषून घेईल विद्यार्थीः आम्ही फक्त बीटा तरंग विचारात घेतला आहे तर आपल्याकडे येथे असलेले हे स्पष्टीकरण या इंटरफेस वर पडणारे सर्व कोन शोषून घेत आहे परंतु माझा अर्थ असा आहे की पीएमएलअक्ष झेडद्वारे परिभाषित केला आहे तर तरंग कोणत्याही कोनात येऊ शकतो तर या इथल्या पॅरामीटर साठी परंतु याने झेड इंटरफेस वर कोणत्याही कोनात पडलेला तरंग शोषला याने झेड च्या दिशेने प्रवास करण्याची आवश्यकता नाही परंतु शोषण म्हणजे मला जे पॅरामीटर्स सेट करायचे आहे ते केवळ झेड पॅरामीटर आहे परंतु तो त्यावर पडणाऱ्या कोणत्याही दिशेचे शोषण करतो विद्यार्थी पण त्यावर तरंग प्रवास करत आहे तरंग कुठल्याही दिशेने प्रवास करीत आहे नाही प्रवास तरंग त्यावर कुठल्याही दिशेने पडला आहे हेच आपण दाखवून दिले आपल्या कडे हा रिफ्लेक्शन कॉइफिसिएंट होता या आर इथे आणि हा इथला आर हे तरंग कोणत्याहि कोना वर आला तरी शून्य आहेत बरोबर आपण सहमत आहात मी येथे फक्त झेड पॅरामीटर सेट करणे आवश्यक आहे म्हणजे याचा अर्थ असा नाही की तरंग फक्त झेडच्या दिशेने प्रवास करत आहे तरंग कोणत्याही कोनात पडू शकतो परंतु मला जे पॅरामीटर सेट करणे आवश्यक आहे ते झेड पॅरामीटरआहे याचा अर्थ तरंग फक्त झेड दिशेने प्रवास करीत आहे असा लावू नये हे बाजूने शोषण होणार आहे हा झेड दिशेने होणारा एक्सपोनेन्शिअल क्षय आहे तर आपण जे म्हणत आहात ते मी रेखांकित करतो असे म्हणू या की माझा असा एक इंटरफेस आहे हा माझा झेड अक्ष आहे आता असे म्हणू की आलेला तरंग कोणत्या तरी कोनावर आला आणि या सूत्राद्वारे आपल्याला जे दिसते ते हे आहे विद्यार्थीः १ १ वगैरे आहे का होय मी असे म्हटले आहे की हे आहे हे कशावर आहे दुसर्या इंटरफेस वर विद्यार्थीः तर येथे आणखी एक इंटरफेस घेऊया काय फरक आहे ठीक आहे तर प्रश्न असा आहे की माझ्याकडे इंटरफेस आहे आणि इंटरफेस मध्ये कोऑर्डिनेट आहेत तर मध्ये माझ्या कडे होते आणि माझ्या कडेहोते तर काय फरक आहे बरोबर तर मग प्रश्न आपण हे कसे साधले याकडे लक्ष दिले तर उदाहरणार्थ जेव्हा आपण इथे रिफ्लेक्शन कॉइफिसिएंट बघता जेव्हा मी असे गृहीत धरतो कि बाऊंडरी च्या दिशेने आहे मला मिळाले म्हणूनच मला सेट करणे आवश्यक आहेपण जेव्हा यासारखा इंटरफेस येतो तेव्हा मला मिळणार नाही मला मिळेल आहे म्हणूनच मला सेट करणे आवश्यक आहे आणि मग ते त्यावर येणारे कोणतेही तरंग शोषून घेईल हे रिफ्लेक्शन कॉइफिसिएंट 0 बनवत आहे परंतु तरंग कोणत्याही कोनातून प्रवास करीत आहे काही हरकत नाही पण अडचण म्हणजे मला म्हणायचे आहे की या कोपऱ्यातल्या भागात मनोरंजक गोष्टी घडत आहेत बरोबर तर इथला कोपऱ्यातील भाग इथे तरंग कुठून मिळेल तरंग जी पीएमएल मध्ये दाखल झाली आहे आणि अद्याप पूर्णपणे शोषली गेली नाही परंतु काही कोनातून प्रवास करीत आहे बरोबर तर उदाहरणार्थ यासारखे काहीतरी दाखल झाले पण पूर्णपणे शोषले गेले नाही आणि नंतर ते येथे प्रवेश करते तर हे अधिक अवघड आहे परंतु आपण घेऊ शकतो हे के व्हेक्टर प्लेन मध्ये आहे २ मध्ये के व्हेक्टर चा प्लेन मध्ये क्षय होतो विद्युत क्षेत्र पोलरायझेशन कोठेही असू शकते काही फरक पडत नाही परंतु के प्लेन मध्ये आहे जे त्याला द्विमितीय बनवते म्हणूनच येथे अंमलबजावणी थोडे अधिक त्रासदायक आहे कारण आपल्याला स्वतंत्रपणे एक्स वाय झेड चा मागोवा घ्यावा लागेल आणि हे पॅरामीटर्स येथे प्रत्येक वस्तू साठी स्वतंत्रपणे ठेवा आणि मला वाटते की मी सांगू शकत असलेली अंतिम गोष्ट उदाहरणार्थ जर हे येथे एल असेल तर हा एस पॅरामीटर कार्यान्वित करण्याचा सध्याचा मार्ग म्हणजे आपला अर्थ असा आहे की असा आहे माफ करा असा आहे परंतु आपल्याला जे पाहिजे आहे ते सहसा केले जाते तर अशाप्रकारे हे फक्त १ केले जाऊ शकते बरोबर कारण ते निर्वात पोकळीच्या शेजारी आहे एप्सिलॉन बाजू दोन्ही बाजूंना समान होता तर हे १ आहे तर सामान्यत आपण जे कराल ते म्हणजे तुम्ही सिग्मा ला एक्स चे फंक्शन कराल आणि आपण एक्स भागिले एल चा घातांक एम असे काही कराल आणि हे आहे त्यामुळे लॉस वाढतो ते अचानक लॉसी होत नाही ती एक्स च्या बहुपदीच्या घातांका प्रमाणे वाढते हा आमचा अंमलबजावणीचा मुद्दा आहे जो उत्कृष्ट कामगिरी देतो सैद्धांतिक दृष्ट्या आपल्याला याची आवश्यकता नाही परंतु जेव्हा आपण अंमलबजावणीस उतरता तेव्हा हेच उत्कृष्ट कामगिरी देते विद्यार्थीः काही लॉसी माध्यम आहे का लॉसी माध्यम होय अंमलबजावणीच्या दृष्टीने तो लॉसी आहे एस झेड होय विद्यार्थीः तेच ते तेच आहे परंतु पॅरामीटर्स मिळवण्यासाठी मला माझी मॅक्सवेल ची उपडेट समीकरणे पुन्हा लिहावी लागतील त्याच्या आत तुम्हाला सर्व करावे लागेल आणि नंतर योग्य मूल्य सेट करा आणि हे केले जाऊ शकते आणि एफईएम मध्ये केले आहे तर इथे आपली पीएमएल वरील चर्चा संपते